आपण रेंज फंक्शन पाहिले आहे जे व्हॅलूचा एक क्रम तयार करते सर्वसाधारणपणे जर आपण रेंज i कॉमा j लिहला आपल्याला अनुक्रम i i1 j मायनस 1 पर्यंत मिळतो बऱ्याचदा आपल्याला 0 ने सुरुवात करायची असते जर आपण फक्त एकच अर्ग्युमेण्ट लिहिले तर आपण रेंज j लिहितो हे अपर बॉउंड म्हणून पाहिले जाते आणि लोवर बॉउंड 0 आहे हे स्लाइससारखे आहे जिथे आपण स्लाइसचा पहिला अर्ग्युमेण्ट लिहित नाही उदाहरणार्थ l कोलन n लिहितो मग 0 ते n मायनस 1 पर्यंत चालेल त्याच प्रकारे आपण फक्त रेंज j लिहिले तर आपल्याला 0 1 ते j मायनस 1 पर्यंत मिळेल बऱ्याचदा आपल्याला एक सिक्वेन्स निर्माण करायचा असतो जिथे आपण 1 पेक्षा इतर व्हॅलूना वगळतो आपल्याला एक प्रकारची अरीथमेटिक प्रोग्रेशन हवी आहे तुम्ही त्याच्याशी परिचित असाल आपल्याला i ik वगैरे हवे आहेत आपण हे तिसरे अर्ग्युमेण्ट देऊन करतो जर आपण तिसरा अर्ग्युमेण्ट रेंजला दिला तर प्रत्येक k आयटम वगळण्यासाठी रेंज कार्य करतो आमल्याकडे i आहे मग आपण थेट ik वर जाऊ म्हणून जर आपण काहीही केले नाही तर आपण येथे 1 ठेवल्यासारखे आहे डीफॉल्ट व्हॅलू 1 i i1 असेच आहे आता हे किती दूर जाते आपण साधारणपणे j मायनस 1 पर्यंत पोहोचेपर्यंत जायचे आहे सर्वसाधारणपणे आपल्याला j क्रॉस करायचा नाही आपल्याला in k साठी सर्वात मोठे n मिळेल जसे की in k j पेक्षा लहान आहे परंतु जर मी आणखी एक स्टेप पुढे गेलो जर मी in1 वेळा k वर गेलो तर i j क्रॉस करेल म्हणून जर आपल्याकडे एक स्टेप असेल तर आपण तोपर्यंत जात राहू आपण j पार करतो आणि आपण j च्या आधीच्या शेवटच्या व्हॅलूवर थांबू एक स्टेप ठेवणे आपल्याला मोजण्याची परवानगी देते आपल्याला फक्त स्टेप निगेटिव्ह करायचे आहे म्हणून जर आपण i कॉमा j कॉमा मायनस 1 असे म्हटले तर प्रदान केलेल्या अंतिम व्हॅलूपेक्षा मोठे असलेले व्हॅलू पासून सुरू करू आपण i प्रोड्युस i मायनस 1 i मायनस 2 वगैरे सुरू करू आणि आपण j1 ने थांबू रेंज फंक्शनसाठी सामान्य नियम असा आहे की आपण i ने सुरुवात करता आणि k वाढल्यास किंवा कमी केल्यास k निगेटिव्ह असेल k च्या स्टेपमध्ये j ओलांडल्याशिवाय शक्य तितक्या पुढे जात रहा विशेषतः याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही पुढे जात असाल जर तुम्ही क्रॉस करत असाल जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल जर तुमची इन्क्रिमेंट पॉझिटिव्ह असेल जर तुम्ही खूप मोठ्या व्हॅलूपासून सुरुवात केलीत तर तुम्ही एम्प्टी सिक्वेन्स निर्माण कराल कारण तुम्ही i निर्माण करू शकत नाही i स्वतः j पेक्षा मोठा आहे किंवा j च्या बरोबरीचा आहे तर त्यास परवानगी दिली जाणार नाही निगेटिव्ह दिशेने जे घडते ते असे आहे की जर आपण टार्गेट व्हॅलूपेक्षा लहान असलेल्या व्हॅलूसह प्रारंभ केला तर आपण आधीच j च्या खाली आहोत आणि म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही आपल्याला एम्प्टी सिक्वेन्स मिळतो j पार न करण्याची कल्पना j पेक्षा लहान मूल्यावर थांबते असे म्हणण्यासारखे नाही कारण जर तुम्ही निगेटिव्ह दिशेने जात असाल तर तुम्हाला j पेक्षा मोठ्या मूल्यावर थांबायचे आहे म्हणून आपण आधीच्या अर्थाने विचार करू शकता म्हणजे आपण पुढे जात आहात की मागे जात आहात यावर भिन्न गोष्टी अवलंबून आहेत एक उदाहरण पाहू समजा आपल्याला 12 पासून सुरू होणारी आणि ज्याची मर्यादा 1 आहे पण इन्क्रिमेंट मायनस 3 आहे अशी रेंज हवी आहे तर आपण 12 ने सुरुवात करू आणि नंतर आपण 9 वर जाऊ नंतर आपण 6 वर जाऊ नंतर आपण 3 वर जाऊ आणि जर आपण आणखी एक स्टेप पुढे गेलो तर आपण 0 वर जाऊ परंतु निगेटिव्ह दिशेने 0 हा 1 ला क्रॉस करतो आपण 3 वरच थांबू आपण 0 क्रॉस करू शकणार नाही हे सहसा नवीन प्रोग्रामरना गोंधळात टाकणारे असते ज्याची रेंज i कॉमा j प्रत्यक्षात i ते j मायनस 1 पर्यंत असते आणि j पर्यंत नाही हे असे का असावे याचे कोणतेही खरे कारण नाही ही फक्त एक सोय आहे आणि मुख्य सोय म्हणजे यामुळे लिस्टवर प्रक्रिया करणे सोपे होते लक्षात ठेवा की जर आमच्याकडे यादीची लांबी n असेल तर सूचीतील स्थान 0 1 ते n मायनस 1 पर्यंत क्रमांकित आहेत बऱ्याचदा आपल्याला काय करायचे असते ते निर्देशांकांवर 0 ते n मायनस 1 पर्यंत असते आणि जर आपल्याला n अगोदर माहित नसेल तर आपण लेन्थ फ़ंक्शन वापरून ते मिळवतो आपण 0 पासून लिस्टच्या लेन्थपर्यंत रेंज करू इच्छितो रेंज आताच्याप्रमाणे परिभाषित केली गेली आहे जिथे वास्तविक व्हॅलू वरील मर्यादेपेक्षा एक कमी थांबते तर रेंज 0 कॉमा लांबी I व्हॅलिड निर्देशांकांची वर्तमान रेंज तयार करेल जर दुसरीकडे असे केले तर जे कदाचित आपल्याला वाटेल ते अधिक नैसर्गिक आहे आणि ते i i plus 1 up to j करेल जर असे असेल तर प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात लिस्ट च्या पदांवर रेंज करायची होती तेव्हा आपण 0 पासून l मायनस 1 च्या लांबीपर्यंत जावे लागेल म्हणून प्रत्येक वेळी अस्वस्थपणे आपल्याला मायनस 1 म्हणावे लागेल फक्त हे लक्षात ठेवण्यासाठी की स्थिती थोडी थांबते हे प्रामुख्याने या सोयीसाठी आहे की आपण लिस्ट ची लांबी मुक्तपणे वापरू शकतो वरच्या बाध्य म्हणून सूची थांबते रेंज j मायनस 1 वर थांबते मी म्हटल्याप्रमाणे हे नाही माझा अर्थ आहे आवश्यक आहे की आपण सहजपणे रेंज कार्य परिभाषित करू शकता जे नैसर्गिक गोष्ट करते जी i i plus 1 ते j आहे परंतु नंतर तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल जेव्हा आपल्याला निर्देशांक योग्य ठिकाणी थांबवायचा असेल तेव्हा मायनस 1 लावा रेंज ही एक सिक्वेन्स आहे आणि ती एक रेंज म्हणून लिस्टचा विचार आहे आपण पाहिले की 2 फ्लेवर मध्ये येतात आपण एकतर i लिस्ट मध्ये म्हणू शकतो किंवा i साठी रेंजमध्ये काहीतरी म्हणू शकतो तर रेंज 0 ते 10 पासून 0 1 पर्यंत 9 तयार करते तर हे 01 2 3 4 पर्यंत 9 मधील सूचीमध्ये i साठी म्हणण्यासारखे आहे का दुसऱ्या शब्दांत जर आपण पायथॉनला खालील तुलना विचारली रेंज 0 कॉमा 10 लिस्ट 0 1 2 3 पर्यंत 9 पर्यंत असेल तर कम्पॅरिजन ट्रू किंवा फाल्स आहे आपल्याला पायथॉन 2 आणि पायथॉन 3 मधील फरक आढळतो पायथॉन 2 मध्ये रेंज चे आउटपुट खरं तर यादी आहे म्हणून जर तुम्ही ही समानता तपासणी केली तर पायथॉन 2 मध्ये उत्तर खरे असेल पण आमच्यासाठी पायथॉन 3 रेंजमध्ये यादी नाही रेंज अशी काहीतरी तयार करते जी मूल्यांचा सिक्वेन्स आहे जी फॉर संदर्भात वापरली जाऊ शकते परंतु तांत्रिकदृष्ट्या रेंज ही एक लिस्ट नाही ज्याप्रमाणे आपण सूचीमध्ये फेरफार करतो त्या रेंजच्या आउटपुटमध्ये आपण फेरफार करू शकत नाही फंक्शन लिस्ट वापरून लिस्ट तयार करण्यासाठी रेंज वापरणे शक्य आहे तर फंक्शनचे नाव प्रत्यक्षात लिस्ट आहे आपण काय करतो उदाहरणार्थ लिस्ट ची अर्ग्युमेण्ट म्हणून रेंज देणे रेंजद्वारे तयार केलेला क्रम लिस्टमध्ये रूपांतरित केला जाईल जर मला 0 ते 4 ची लिस्ट हवी असेल तर मी म्हणू शकतो की मला 0 ते 5 पर्यंतची रेंज द्या लक्षात ठेवा श्रेणी 4 वर थांबवली गेली कारण 5 अपर बॉउंड आहे आणि हा क्रम फंक्शन सूचीमध्ये रूपांतरित केला जाईल हे टाईप कॉन्व्हर्जनचे उदाहरण आहे आपण एका रेंजद्वारे तयार केलेला सिक्वेन्स कॉन्व्हर्ट करत आहोतजर आपण असे म्हणत नाही की लिस्टमध्ये लिस्ट नाही तर ती लिस्ट बनवा तर फंक्शन लिस्ट काहीतरी घेते आणि ती लिस्ट बनवणे शक्य असल्यास लिस्ट बनवते जर ती अशी गोष्ट आहे जी अर्थपूर्ण नाही तर ती आपल्याला व्हॅलिड व्हॅलू देणार नाही आता हे एक सामान्य वैशिष्ट्य आहे म्हणून इन्टर्नली पायथॉन एका टाईपसाठी वापरत असलेली नावे दुसऱ्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी फंक्शन्स म्हणून वापरू शकतो उदाहरणार्थ जर आमच्याकडे 78 संख्या असेल आणि आपल्याला ती स्ट्रिंग म्हणून विचार करायची असेल तर फंक्शन str त्याचा अर्ग्युमेण्ट घेईल आणि ते एका स्ट्रिंगमध्ये रूपांतरित करा तर str कोणतेही व्हॅलू घेईल आणि त्या व्हॅलूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्ट्रिंगमध्ये रूपांतरित करेल हे स्पष्टपणे घडते कारण जेव्हा आपण प्रिंट फंक्शन वापरून व्हॅलू डिस्प्ले करू इच्छितो तेव्हा आपण पाहू प्रिंट काय करेल ती व्हॅलू घेते ते एका स्ट्रिंगमध्ये रूपांतरित करते आणि फक्त स्ट्रिंग्स प्रत्यक्षात प्रदर्शित केल्या जाऊ शकतात कारण स्ट्रिंग्स मजकूर असतात जे आपण स्क्रीनवर पाहतो किंवा जेव्हा आपण काहीतरी प्रिंट करतो तेव्हा मजकूर असतो तर str हे अप्रत्यक्षपणे बऱ्याचदा वापरले जाते कधीकधी आपल्याला उलटे करायचे असते आपल्याला एक स्ट्रिंग घ्यायची असते आणि ती व्हॅल्यूमध्ये रूपांतरित करायची असते उदाहरणार्थ जर स्ट्रिंगमध्ये फक्त अंक असतील तर आपल्याला त्या स्ट्रिंगशी संबंधित मूल्य मिळाले पाहिजे जर आपण त्याला 321 ही स्ट्रिंग दिली तर त्याने आपल्याला पूर्णांक 321 परत दिले पाहिजे तर व्हॅलू फंक्शनचे नाव लक्षात ठेवा ज्या प्रकारात तुम्हाला रूपांतरण करायचे आहे त्या नावासारखेच आहे म्हणून आपल्याला एक स्ट्रिंग घ्यायची आहे आणि ती एका int मध्ये बनवायची आहे आपण int हे नाव वापरतो आता या सर्व गोष्टींमध्ये फंक्शन तसे करू शकत नसेल तर व्हॅलिड व्हॅलू तयार करणार नाही जर मी फंक्शनला int स्ट्रिंग दिली जी संख्या दर्शवत नाही तर ती मला फक्त एक एररदेईल म्हणून जोपर्यंत एक प्रकार रूपांतरण शक्य आहे तोपर्यंत ते करेलतसे केले नाही तर तो एक एररपरत करेल आपण नंतर पाहू की प्रत्यक्षात आपल्याला एक एरर मिळणे ही आपत्ती नाही की पायथॉन मध्ये एररमधून पुनर्प्राप्त करण्याचे मार्ग आहेत किंवा ती कोणती एरर आहे हे तपासणे आणि त्यानुसार पुढे जाणे आपण जे पाहिले ते थोडक्यात सांगायचे म्हणजे i ते j पर्यंतच्या आपल्या साध्या कल्पनेची काही रूपे आहेत विशेषतः आपण त्यास प्रारंभिक बिंदू देत नाही तर आपण त्याला फक्त एक व्हॅलू देतो ते अपर बॉउंड म्हणून इंटरप्रिट केले जाते रेंज n हा 0 1 2 पर्यंत n मायनस 1 लिहिण्याचा एक छोटा मार्ग आहे तसेच आपण तिसरा अर्ग्युमेण्ट वापरू शकतो जो चरण तयार करण्यासाठी एक पाऊल आहे जे चरण i i plus k i plus 2 k वगैरे मध्ये पुढे जातात विशेषतः जर k ही निगेटिव्ह पायरी असेल तर आपण कमी होणारे सिक्वेन्स तयार करू शकतो आणि लक्षात ठेवण्याची शेवटची गोष्ट अशी आहे की श्रेणी एक सिक्वेन्स तयार करते जी अचूकपणे सूची सारखी वापरली जाऊ शकते जसे की पायथॉन 3 मध्ये रेंज ही यादी नाही आपल्याला रेंज आउटपुटमधून लिस्ट मिळवायची असेल तर आपण या प्रकारच्या रूपांतरण वापरणे आवश्यक आहे ज्याला लिस्ट म्हणतात सर्वसाधारणपणे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करण्यासाठी आपण नावांचा टाइप करू शकतो जर आपण रूपांतरित करत असलेले व्हॅलू ज्या प्रकारात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याच्याशी सुसंगत असेल